या धड्यात म्हणजेच धडा क्रमांक 10 मध्ये आपण विपणन संधींचा शोध भाग 1 वर चर्चा करणार आहोत म्हणून यात आपण स्वॉट विश्लेषण टॉव मॅट्रिक्स नंतर संधी आणि संधी ओळखण्यासाठी शोध घेणार आहोत तर आपण स्वॉट विश्लेषणाकडे येऊया आतापर्यंत तुम्हाला समजले असेल की स्वॉट म्हणजे शक्ती कमजोरी संधी आणि धोका आहे स्थूल वातावरणाचे विश्लेषण आपल्याला संधी आणि धोक्यांबद्दल काहीतरी सांगते तर कंपनीच्या सूक्ष्म वातावरणाचे विश्लेषण आपल्याला कंपनीच्या या सामर्थ्य आणि कमजोरी काहीतरी सांगते त्यामुळे कंपनीसाठी संधी आणि धोका हे बाह्य घटक आहेत तर सामर्थ्य आणि कमजोरी हे कंपनीचे अंतर्गत घटक असतात तर मग आपण ही माहिती सामर्थ्य कमजोरी संधी आणि धोके या घटकांमध्ये एकत्रित करू शकतो ज्याला स्वॉट मॅट्रिक्स म्हणून ओळखले जाते तर स्वॉट मॅट्रिक्सचे उदाहरण म्हणजे भारतातील एअरटेल दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी ज्याबद्दल पुढे चर्चा केली आहे कृपया लक्षात ठेवा की ही माहिती अलीकडे शोधली गेली नाहीये तर हे विशेष वर्ष 2011 किंवा 12 असेल जेव्हा हे SWOT विश्लेषण केले गेले म्हणून या स्वॉट मॅट्रिक्समध्ये सामर्थ्य कमजोरी संधी आणि धोके या गोष्टींचा समावेश आहे म्हणून आपण पाहू शकता की 6 सामर्थ्य आहेत ज्या ओळखल्या गेल्या आहेत आणि 3 कमजोरी आहेत म्हणून या सामर्थ्य आणि कमकुवतपणा कंपन्यांच्या वातावरणासाठी विशेष आहेत जे अंतर्गत वातावरण आहे आणि संधी आणि धोके कंपनीच्या बाह्य वातावरणासाठी आहेत ते कंपन्यांच्या बाह्य वातावरणात येतात धोके काय आहेत ते पाहूया तर एअरटेलचा 2009 10 मध्ये भारतात 95 दशलक्षांचा सर्वात मोठा ग्राहक वर्ग होता एअरटेलकडे दूरसंचार आणि ब्रॉडबँड सेवा पुरवण्यासाठी पायाभूत सुविधा होत्या सोनी एरिक्सन नोकिया आणि एस टेल सारख्या हँडसेट उत्पादकांशी त्याची हॅन्ड सेट उत्पादनासाठी सामरिक युती होती हे भारतातील सर्व 23 दूरसंचार मंडळांमध्ये कार्यरत आहे आता संधी थोडी अधिक काम करत आहे परंतु मी म्हटल्याप्रमाणे हा डेटा 2011 12 किंवा 2009 10 11 12 या वर्षांचा आहे यात चांगली कॉर्पोरेट रचना आहे आणि एक दूरदर्शी नेता आहे टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर इंडस्ट्रीमध्ये अगदी सुरुवातीला प्रवेश करण्याचे त्यास फायदे मिळाले आहे व या इंडस्ट्रीमध्ये ती लवकर प्रवेश करणारी कंपनीसुद्धा आहे आता त्याची कमजोरी बघूया त्याच्या कामकाजाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्याच्याकडे कमी कौशल्य आहे म्हणून त्याला त्याच्या अनेक कामकाजाला बाहेरून पूर्ण करून घ्यावे लागले कंपनी टेलिकॉम टॉवर्स इतर अनेक कंपन्यांसोबत शेअर करते आणि त्यांच्यावर अवलंबून राहते काही मानवी संसाधनांमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेलाही धक्का पोहोचत आहे आता मिड मोबाईल टेलिकॉम पेनेट्रेटर मध्ये कंपनीसाठी भरपूर संधी आहेत जी 100 पेक्षा खूपच कमी आहे त्यामुळे जसे लोक या दूरसंचार किंवा मोबाईल हँडसेट वापरत आहेत तेथे संधी 100 पेक्षा कमी आहेत परंतु जेव्हा 100 पेक्षा जास्त एकाधिक मोबाईल संच एकाच व्यक्तीकडे असतील तेव्हा संधी वाढू शकतात धोके असे आहेत की त्याचे काही प्रतिस्पर्धी जसे वोडाफोन बीएसएनएल इत्यादी ते या कंपनीला एक प्रकारचे धोके निर्माण करीत आहेत म्हणून आपण सामर्थ्य कमजोरी संधी आणि धोके पहिले आहेत आता आपण एअरटेल टेलिकॉम कंपनीसाठी टॉव्स मॅट्रिक्स बघूया आता टॉव्स मॅट्रिक्सचे महत्त्व असे आहे की ज्या संधी आणि धोक्यांविषयी तसेच कमजोरी आणि सामर्थ्य यांबद्दल आपण चर्चा केली आहे तर जर आपण टॉव्स मॅट्रिक्स तयार करण्यास गेलो तर काय होईल तर ते कसे तयार केले जाईल तर तुम्ही येथे पाहू शकता की तुम्हाला येथे सामर्थ्य दिसणार नाही तर सामर्थ्य हे आपण आधीच्या स्लाइडमध्ये आहेत आपण सामर्थ्य कमजोरी संधी आणि धोके यावर चर्चा केली आहे आणि येथे आपण येथे टॉव्सवर चर्चा करतो याचा अर्थ सामर्थ्याचा संधीचा धोके कमजोरीचा काय परिणाम आहे आणि एअरटेल नावाच्या कंपनीचे सामर्थ्य संधी धोके कमजोरी कोणत्या आहेत आता तुम्हाला दिसेल की S1 O1 म्हणजे पहिले सामर्थ्य आणि पहिली संधी तर पहिल्या सामर्थ्य म्हणजे सर्वात मोठा ग्राहक वर्ग आणि त्यांची संधी म्हणजे मोबाईल टेलिकॉमच्या प्रवेशामध्ये त्यांना भरपूर संधी आहे तर हे सामर्थ्य आणि संधी S1 O1 आहे ही रणनीती ज्यासाठी S1 आणि O1 एकत्र करून वापरली जाऊ शकते ती म्हणजे कंपनी गहन आणि एकात्मिक वाढीच्या धोरणांचा वापर करून स्वतः मध्ये वाढ करू शकतात तर गहन वाढीच्या धोरणाचा अर्थ असा आहे की ते स्वतःमध्ये वाढू करू शकतात ते आतून वाढू शकतात परंतु एकात्मिक वाढीची रणनीती म्हणजे आपण आता वाढीसाठी इतर कंपन्यांशी हातमिळवणी केली आहे जेणेकरून ही एकात्मिक वाढ धोरणे आहे कंपनी विद्यमान पायाभूत सुविधा वापरू शकते किंवा वाढीसाठी नवीन पायाभूत सुविधा उभारू शकते कारण कंपनीच्या वाढ होण्याची शक्यता आहे आणि कंपनी वाढीसाठी विद्यमान पायाभूत सुविधा किंवा नवीन पायाभूत सुविधांचा वापर करू शकते मग S3 O1 कंपनी लहान सेवा प्रदात्यांसह धोरणात्मक युती करू शकते तसेच बाजारपेठेत वाढ होण्यासाठी ही एकात्मिक वाढ आहे आफ्रिकेसारख्या परदेशी भूमीमध्ये परदेशी सेवा प्रदात्याशी ते युती करू शकतात नंतर S4 O1 बघूया तर परवडणाऱ्या किंमती उच्च दर्जाच्या सेवा देऊन देशभरात त्याचा बाजार हिस्सा वाढवू शकतो ज्यामुळे गहन वाढीद्वारे बाजारातील वाटा वाढतो तर आता S5 O1 बघूया S5 ही चांगली कॉर्पोरेट रचना आहे आणि दूरदर्शी नेता आहे त्यामुळे तेथे कंपनी भविष्यात बाजारपेठेत पुरेशी वाढ सुनिश्चित करण्यासाठी अधिक लोकांची भरती करण्यासाठी त्याच्या कॉर्पोरेट संरचनेचा लाभ घेऊ शकते आणि S6 O1 हे आपल्या अनुभवाचा आणि शिक्षणाचा लाभ घेऊ शकते आणि भारतातील अधिक नागरिकांना परवडणाऱ्या दरात सेवा पुरवते मग सामर्थ्य आणि धोके येतात त्यामुळे सामर्थ्य आणि संधी बऱ्यापैकी आहेत कारण आपण कंपनीच्या सामर्थ्याचा व संधीचा फायदा घेण्यासाठी आणि कंपनीच्या वातावरनाचा वापर करतोत सामर्थ्य आणि धोक्यांच्या बाबतीत काय घडते तर S1 T1 हे स्पर्धेपेक्षा अधिक चांगल्या सेवा प्रदान करू शकतात जे सेवा गुणवत्ता वाढवू शकतात S2 T1 हे S1 T1 सारखेच आहे S3 T1 तो त्याच्या सामरिक युतींमधून शिकू शकतो आणि त्याच्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा जास्त सेवा देऊ शकतो S4 T1 S5 T1 आणि S6 T1 हे S1 T1 सारखेच आहेत म्हणजे ते सेवेची गुणवत्ता वाढवून स्पर्धेपेक्षा चांगल्या सेवा देऊ शकतात मग आपण कमजोरी आणि संधींकडे येऊया आता आपल्याला कंपनीची कमजोरी दूर करण्यासाठी संधींची मदत घ्यावी लागेल तर W1 O1 W1 काय आहे ते पाहूया ऑपरेशनच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यात कमी कौशल्य होते त्यामुळे त्याला त्याच्या अनेक कार्यांना बाहेरून करून घ्यावे लागेल आणि टी 1 जो धोका आहे तो म्हणजे व्होडाफोन आणि बीएसएनएल सारख्या त्याच्या काही स्पर्धकांकडून त्यांना धोका आहे तर कमजोरी 1 आणि संधी 1 म्हणजे गुणवत्ता आणि मूल्य वाढीसाठी त्याच्या भागीदारांचे निरीक्षण करणे आवश्यक आहे भागीदारांनी कामगिरी केली तर कंपनीने स्वतःचे ऑपरेशन सेट करणे आवश्यक आहे W2 O1 परवडणाऱ्या किमतीत स्वीकार्य सेवा प्रदान करण्यात सक्षम होण्यासाठी कंपनीने विन विन रिलेशनशिप म्हणून त्याच्या पायाभूत सुविधांचे सक्रियपणे व्यवस्थापन केले पाहिजे त्याचप्रमाणे W3 O1 आहे त्याने मानव संसाधन धोरणांवर पुनर्विचार केला पाहिजे आणि एक संघटनातम्क वातावरण तयार केले पाहिजे ज्यामुळे कर्मचाऱ्यांचे उच्च समाधान आणि कर्मचाऱ्यांचे नागरिकत्व वर्तन किंवा संस्थेचे नागरिकत्व वर्तन होऊ शकते कंपनीला आपल्या भागीदारांशी मजबूत संबंध प्रस्थापित करावे लागतील जेणेकरून ते एकत्रितपणे स्पर्धेपेक्षा चांगले प्रदर्शन करू शकतील W3 T1 मानवी संसाधनांच्या समस्यांमुळे कंपनीचे कर्मचारी प्रतिस्पर्ध्यांकडे जाऊ शकतात तर हे एअरटेलचे सर्वात कमकुवत चतुर्थांश आहे आणि एअरटेलला काहीतरी करावे लागेल जेणेकरून त्यांच्या कमकुवतपणामुळे ते धोक्यात येऊ नये तर एक मार्ग म्हणजे जे स्पर्धेपेक्षा चांगले प्रदर्शन करत आहेत त्या भागीदारांशी संबंध दृढ करणे आहे दुसरे म्हणजे मानव संसाधन चांगले असावे आणि ते त्यांच्या कर्मचाऱ्यांना कायम ठेवू शकतात आणि उच्च उत्पादनक्षमतेसाठी त्यांना चांगले प्रशिक्षित ठेवू शकतात जे त्यांना त्यांच्या नोकऱ्या आणि कामावर समाधानी ठेवू शकतात तर हे टॉव मॅट्रिक्स आहे आणि टॉव मॅट्रिक्समध्ये अनेक रणनीती आहेत आणि या रणनीती आता महत्त्वानुसार आखल्या जाऊ शकतात आणि हे अंमलबजावणीच्या चतुर्थांश प्रकारच्या आहे आणि मग हे आढळू शकते की कोणत्या रणनीती अंमलात आणण्या सारख्या आहेत आणि त्यांच्याकडे लक्षणीय आहेत आणि कोणत्या रणनीती अंमलात आणणे कठीण आहेत आणि त्यांचा नंतर कसा सामना केला जाऊ शकतो मग आपण आणखी एका उदाहरणाकडे येऊ ते म्हणजे सागर रत्न एक रेस्टॉरंट चेन आहे आपण त्याचे विपणन धोरण तयार करूया तर तिथे आपल्याकडे सामर्थ्य आहेत हे रेस्टॉरंट त्याच्या उत्तर आणि दक्षिण भारतीय पदार्थांसह खूप लोकप्रिय आहे आणि यांची टियर 1 आणि टियर 2 शहरांमध्ये चांगली उपस्थिती आहे ग्राहकांना सागर रत्न उच्च ब्रँड व्हॅल्यू असल्याचे समजते आणि सागर रत्न द्वारे प्रदान केलेले अन्न आणि वातावरण उत्कृष्ट दर्जाचे आहे त्यामुळे कमजोरी बघूया नवीन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सागर रत्नकडून कोणतेही विपणन आणि जाहिरात करण्याचा प्रयत्न केला जात नाहीये रेस्टॉरंट्स फक्त मध्यम स्तरावरील बाजारपेठेत उपलब्ध आहेत आणि हे शॉपिंग मॉल आणि हाय एन्ड मार्केटमध्ये नाहीत संधी म्हणजे मध्यमवर्गीय घरांची लोकसंख्या वाढत आहे आणि भारतीयांचे डिस्पोजेबल उत्पन्न वाढत आहे धोके तर या रेस्टारंटला इतर रेस्टॉरंट्सपासून धोका आहे मॅकडोनाल्ड्स पिझ्झा हट केएफसी यो चायना इत्यादी बहुराष्ट्रीय ब्रँड प्रगती करीत आहेत तर आपल्याकडे पुन्हा स्वॉट अंतर आहे ज्यामध्ये कमजोरी संधी आणि धोके आहेत तिथून आपण रणनीतीचे टॉव मॅट्रिक्स बनवू शकतो जे सागर रत्नला एक फायदा प्रदान करू शकतो याचा अर्थ सागर रत्न संधींचा फायदा घेऊ शकतो आणि त्यांच्या कमजोरी आणि धोक्यांना दूर करू शकतो आणि सहजतेने पुढे जाऊ शकतो तर शॉपिंग मॉलमध्ये रेस्टॉरंट्सची संख्या वाढवा कारण शॉपिंग मॉलमध्ये रेस्टॉरंट उपलब्ध नाहीत त्यामुळे शॉपिंग मॉलमध्ये रेस्टॉरंट वाढवणे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्कृष्ट खाद्यपदार्थ तयार करणे आणि वातावरणाची गुणवत्ता वाढविणे व जाहिराती करणे आवश्यक आहे मग कमजोरी आणि संधी बघूया तर सामर्थ्य आणि संधी सारखेच आहेत मग आपल्याला सामर्थ्य आणि धोके माहित आहेत तर हे सामर्थ्य आहेत हे सामर्थ्य आहेत आणि हे धोके आहेत तर आउटलेटची संख्या वाढविणे आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात करणे गरजेचे आहे आणि कमजोरी आणि धमक्या देखील एसटी सारख्याच आहेत जी आउटलेटची संख्या वाढवते आणि मोठ्या प्रमाणात जाहिरात करते तर थोडक्यात 1409 सागर रत्नने या रेस्टारंटने शॉपिंग मॉलमध्ये उपस्थिती वाढवावी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्कृष्ट खाद्यपदार्थ आणि वातावरणाची गुणवत्तेची जाहिरात करावी आणि तसेच आउटलेटची संख्या वाढवावी आणि मोठ्याप्रमाणात जाहिरात करावी तर एनपीटीईएल मध्ये आपण हाच अभ्यास केला आहे आपण सामर्थ्य आणि कमजोरी किंवा संधी आणि धोक्यांविषयी संक्षिप्त विश्लेषण केले आहे आणि नंतर आपण टॉव मॅट्रिक्स बघितले ज्याचा वापर आपण देशातील कमजोरी आणि धोके ओळखण्याची रणनीती अंमलात आणण्यासाठी केला जातो तसेच याचा वापर देशातील धोके आणि कंपनीचा फायदा लक्षात घेऊन व कंपनीचे सामर्थ्य आणि संधींचा फायदा घेऊन कंपनीमध्ये लक्षणीय वाढ करण्यासाठी केला जातो या सत्राला उपस्थित राहिल्याबद्दल आपले खूप आभार मला आशा आहे की हे आपणास मदत करेल